नमस्कार मागच्या लेक्चर मध्ये आपण डीमल्टिप्लेक्सर आणि डीकोडर बद्दल चर्चा केली आपण पाहिले की डीमल्टिप्लेक्सर च्या डेटा इनपुट आणि स्ट्रोब इनपुट ची योग्य प्रकारे जोडणी करून डीकोडर मिळविता येते तर आता ही चर्चा आपण पण थोडी पुढे नेऊ आणि पाहु यात डीकोडर बी सी डी इनपुट चे डिकोडिंग कसे करते आणि नंतर आपण एनकोडर बद्दल चर्चा करू तर या सर्व संकल्पना आपल्याला आजच्या क्लासमध्ये पहायच्या आहेत तर बीसीडी ते डेसिमल डीकोडर बीसीडी काय असते बीसीडी हे बायनरी कोडेड डेसिमल आहे जेव्हा आपण डेसिमल नंबर 0 ते 9 बद्दल बोलतो तर डेसिमल म्हणजे बेस 10 होय म्हणजेच इथे 10 अंक असतात तेव्हा ते बायनरी कोडींग च्या रूपात आपण 0000 म्हणजे डेसिमल 0 ते 1 0 0 1 म्हणजे डेसिमल 9 असे लिहू शकतो तेव्हा 0000 हा डेसिमल 0 0001 हा डेसिमल 1 असे 1001 हा डेसिमल 9 नऊपर्यंत असते जेव्हा आपण बी सी डी ते डेसिमल डीकोडर असे म्हणतो तेव्हा आपले इनपुट बीसीडी नंबर असते आणि आउटपुट हे बीसीडी नंबर ने जे काही दर्शवले आहे ते असते तेव्हा हे संबंधित आउटपुट डीकोडेड असते स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे जर 0000 हे म्हणजेच इथे सर्व हे 0's असतात आणि त्यामुळे फक्त हे ऍक्टिव्ह असेल आणि बाकीचे सर्व इनऍक्टिव्ह राहतील जर इथे 0001 हजर असेल तर फक्त हे 1 ऍक्टिव्ह असेल आणि बाकीचे सर्व इनॅक्टिव राहतील तर हेच बीसीडी ते डेसिमल डीकोडर आहे हे उपयोगी आहे कारण बऱ्याच केसेस मध्ये आणि वेगवेगळ्या एप्लीकेशन मध्ये बीसीडी नंबर येतात यासाठी आपल्याकडे स्टॅंडर्ड आय सी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट उपलब्ध आहे ड्रायव्हर वगैरे आपण नंतर पाहू सुरुवातीला आपण डीकोडर म्हणजे काय ते पाहू तर जेव्हा इनपुटस DCBA हे सर्व 0000 म्हणजेच लो असतील तेव्हा काय घडते तेव्हा इथे पहा हे एक उदाहरण घेतले आहे हे लो आहे हे सर्वच लो आहेत आणि हे इन्व्हर्टर आउटपुट म्हणजेच सगळे हाय होतील हे हाय येथे जाते हे हाय इथे जाते अशा प्रकारे सर्व नांड गेट चे इनपुट हाय होते आहे आणि नांड गेट साठी त्यासंबंधित आउटपुट काय असते तर ते आउटपुट त्यावेळी 0 असते तर हे नॉर्मल डिकोडिंग चे ऑपरेशन आहे हा इन्व्हर्टर हजर पण नसू शकतो पण आता इथे हा इन्व्हर्टर दिलेला आहे त्यामुळे आउटपुट एक्टिव लो होते नाहीतर जर हा इन्व्हर्टर इथे नसता तर आउटपुट हाय राहिले असते आणि बाकी सर्व कॉम्बिनेशन साठी ते ऍक्टिव्ह लो झाले असते तर इथे आता आउटपुट लो आहे कारण इथे हा इन्व्हर्टर दिलेला आहे आणि त्यामुळे आउटपुट ऍक्टिव्ह लो झाले आहेत म्हणजे जेव्हा सर्व इनपुट लो आहे त्यावेळी आउटपुट लो आहे आणि बाकी उरलेले आउटपुट हाय आहेत आता जेव्हा हे लो लो लो हाय म्हणजे इथे 0001 आहे तेव्हा परत कनेक्शन पहा आणि इथे तुम्हाला हे 3 हाय दिसत आहेत आणि पुन्हा हे तीन इथे लो होतात आणि हे एक हाय आहे ते इथे लो होते आहे आणि म्हणून हे एक आउटपुट हाय येते आणि हे लो येते आणि उरलेले सर्व हाय होतात तर असे हे इथे दाखवले आहे त्याच प्रमाणे तुम्ही इतर सर्व केसेस साठी पाहू शकतात आता इथे चार इनपुट आहेत म्हणजे16 कॉम्बिनेशन शक्य आहेत पण इथे आपण बायनरी कोडेड डेसिमल हेच इनपुट घेत आहोत आणि म्हणून फक्त 0000 ते 1001 पर्यंत घेऊ तेव्हा बाकी इतर उरलेल्या कॉम्बिनेशन साठी आपण विचार करणार नाही खरेतर इतर कॉम्बिनेशन साठी आउटपुट फक्त हाय येते आणि त्यामुळे त्याची आपल्याला काळजी करावी लागणार नाही तर हे असे आपण पाहिले आता जेव्हा तुम्ही ड्रायव्हर बद्दल बोलतात तेव्हा ते विशिष्ट हेतूसाठी असतात तर जेव्हा हे नंबर इथे दिलेले असतील हे त्यासंबंधीतचे नंबर असतील किंवा एलईडी चमकेल किंवा तिथे नंबर डिस्प्ले असेल आणि त्यामुळे तुम्हाला नॉर्मल लॉजिक सर्किट च्या ऑपरेशन ला लागते त्यापेक्षा थोडे जास्त करंट द्यावे लागेल तर इथे आउटपुट ओपन कलेक्टर मधून येते जे नॉर्मल टीटीएल पेक्षा जास्त करंट घेते हे उदाहरण डीकोडर ड्रायव्हर चे आहे इथे आपण एलईडी जोडले आहेत तेव्हा जर आपण एलईडी ड्रॉप 1 6 V घेतला आणि हे रेजिस्टन्स करंट लीमीटिंग रेझिस्टन्स 330Ω चे आहेत आणि आउटपुट ओपन कलेक्टर आउटपुट आहे हे आपल्याला माहित आहे तर ही आउटपुट स्टेज आहे तर इथे हे ओपन रहाते आणि तुम्ही हे रेझिस्टन्स मधून जोडलेले आहे आणि 5V चा सप्लाय दिलेला आहे तेव्हा हे सॅच्यूरेशन होल्टेज 0 1V असे घेतले तर एलईडी करंट इथे आपल्याला 10 mA असे मिळते अशाप्रकारे हे कॅल्क्युलेट केले आहे तुम्ही इतर कुठल्याही रेझिस्टन्स च्या व्हॅल्यू साठी करंट कॅल्क्युलेट करू शकतात करंट च्या व्हॅल्यू नुसार एलईडी तेजस्वीपणे चमकेल किंवा कमी चमकेल आता आपण याचे आणखी एक महत्त्वाचे एप्लीकेशन बीसीडी ते 7 सेगमेंट डीकोडर ड्रायव्हर हे पाहू तर बीसीडी ते 7 सेगमेंट डीकोडर ड्रायव्हर हे काय असते हे बीसीडी नंबर नेहमी दाखवले जातात 0 ते 9 हे नंबर 7 सेगमेंट डिस्प्ले मध्ये दाखवता येतात तर हे 7 सेगमेंट डिस्प्ले कसे दिसते जर तुम्ही हे पाहिले असेल तर इथे ab c d e f g हे असे सात सेगमेंट असतात ते सेगमेंट असे झिरो च्या रूपात मांडलेले असतात आणि प्रत्येक सेगमेंट साठी स्वतंत्र एलईडी इथे असतो पण हे सर्व एलईडी एका पॅकेजमध्ये जोडलेले असतात आणि हे असे काहीसे दिसते तर इथे या पिन आहेत आणि हे एलईडी आहेत तर तिथे सात एलईडी आहेत जेव्हा 0000 दाखवायचा आहे तेव्हा कुठले एलईडी ग्लो होतील तर हा एलईडी हा एलईडी हा एलईडी हा एलईडी हा एलईडी हा एलईडी म्हणजे हे या a b c d e f या सेगमेंट संबंधितचे एलईडी ग्लो होतील तसेच जेव्हा आपल्याला 0001 दाखवायचा असेल तेव्हा b आणि c या सेगमेंटचे एलईडी ग्लो होतील याचप्रमाणे बाकी उरलेल्या केसेस साठी म्हणजे म्हणजेच जेव्हा 0 2 3 5 6 7 हे इनपुट दाखवायचे असेल तेव्हा त्या त्या सेगमेंट संबंधितचे एलईडी ग्लो होतील आणि जर b हे सेगमेंट ग्लो करायचे असेल तर तुम्ही काय करणार इथे तुम्हाला शक्य असलेल्या सर्व केसेस मध्ये आणि त्या मिन टर्म तुम्हाला एकत्र करावे लागतील अशाप्रकारे तुम्ही सर्किट तयार करू शकतात तर इथे तुम्ही बीसीडी ते 7 सेगमेंट डीकोडर जनरेट करत आहात आणि तुम्ही एलईडी ग्लो करण्याचा प्रयत्न करत आहात आणि म्हणजेच आपण ड्रायव्हर सुद्धा विचारात घेत आहोत a FABCD Σ m02356789 b FABCD Σ m01234789 तर हे ड्रायव्हर पुन्हा ओपन कलेक्टर आउटपुट प्रकारचे आहे आणि इथे हे कॉमन एनोड प्रकारचे आहे कारण इथे Vcc हे डायोड च्या पॉझिटिव साईडला म्हणजे एनोड टर्मिनलला जोडले आहे आणि हे सर्व कॉमन जोडले आहे त्यामुळे आउटपुट ह्या प्रत्येक इनपुटला जाते आणि जर हा ग्राउंड चा पार्ट कॉमन जोडला तर हे कॉमन कॅथोड प्रकारचे होईल आणि ही IC 7446 ही विशिष्ट IC डीकोडर ड्रायव्हर ची ज्याबद्दल आपण आता चर्चा केली तसेच या आई सी मध्ये जास्तीचे कार्य जसे सुरुवातीचे झिरो घालवणे दिवा चाचणी आणि अजून बऱ्याच गोष्टी असे पण करते ते आता आपण पण चर्चा करायला नको जेव्हा तुम्हाला त्याबद्दलची काही एप्लिकेशन करायची असेल तेव्हा तुम्ही याचा विचार करा तर आता डीकोडर ची चर्चा झाल्यानंतर आपण एनकोडर कडे येऊ एन्कोडींग ऑपरेशन कसे होते एनकोडर चे सर्किट काय असेल आणि एनकोडर काय करते तर हे डीकोडर च्या विरुद्ध असते आणि हे ऍक्टिव्ह इनपुट सिग्नल कोडेड आउटपुट सिग्नल मध्ये रुपांतर करते इथे एक उदाहरण आहे या केस मध्ये हे डेसिमल ते बीसीडी एन्कॉडर आहे तेव्हा शक्य असलेले 0 ते 9 हे असे इनपुट इथे आहेत आणि त्या संबंधितचे एन्कोडेड आउटपुट 0000 ते 1001 आहे तर तुम्ही इथे ही साधी मांडणी पाहू शकतात जेव्हा तुम्हाला कोडेड 0 पाठवायचा असेल तर तुम्ही फक्त हे एक इथे जोडा आणि तुम्हाला इथे दिसते आहे की हे कनेक्शन कुठल्याही ऑर गेट सोबत होत नाही आणि त्यामुळे या परिस्थितीत ऑर गेट चे आउटपुट 0000 असे असेल तर इथे ही कल्पना आहे इथे सुरू करण्यासाठी कोणतेही एनबल इनपुट किंवा स्ट्रोब असे काही नाही हे आपण नंतर पाहू आणि त्यामुळे कुठलेतरी एक इनपुट म्हणजे डेसिमल इनपुट कायम असते आता जर 1 आहे म्हणजे 1 दाबला तर काय घडते तेव्हा फक्त हे एकच आउटपुट ला जोडले जाते आणि म्हणून DCBA 0001 हे आउटपुट मिळते जर दोन दाबले तर तुम्ही पाहू शकतात की हे दोन फक्त इथे जोडले जाते आणि त्यामुळे फक्त B ला 5V मिळत आहे आणि बाकीचे सर्व झिरो आहे त्यामुळे आउटपुट 0010 असे येते जेव्हा 3 दाबला तर काय घडते इथे पहा हे इथे B ला जोडले जाते आणि आणि इथे A ला जोडले जाते आणि त्यामुळे आउटपुट 0011 असे येते अशाप्रकारे तुम्ही पुढचे पण एन्कोडेड आउटपुट पाहू शकतात तेव्हा आपण 10 सिग्नल पाठवण्या ऐवजी फक्त असे एन्कोडेड चार सिग्नल पाठवू शकतो जे या चार मध्ये माहिती वाहून नेतात आता या उदाहरणांमध्ये तुम्ही पाहू शकता की मी सांगितले आहे की इथे कुठलेतरी 1 इनपुट नेहमी हजर असते आता जर एक इनपुट पेक्षा जास्त हजर असतील म्हणजेच दाबले गेले तर काय घडेल उदाहरण म्हणून आपण एक आणि दोन असे घेऊ जर एक आणि दोन एकाच वेळी दाबले गेले तर काय होईल तेव्हा हे हाय होईल आणि हे सुद्धा हाय होईल आणिआउटपुट 0011 असे येते आणि हे बाहेर इनपुट 3 आहे असे दाखवते पण हे चुकीचे आहे आणि म्हणून या केस मध्ये एनकोडिंग करण्यासाठी आपल्यालाला वेगळ्या प्रकारचे तंत्र पहावे लागेल आणि तेव्हा इथे प्रायोरिटी एन्कोडींग ची संकल्पना येते तर हे काय आहे आपण येथे फक्त चार इनपुटचे उदाहरण घेऊ जे आपण नंतर वाढवू तेव्हा D3 D2 D1 D0 हे चार इनपुट आहेत आता आपण यांना प्रायोरिटी नियुक्त करू D3 ला हायेस्ट प्रायोरिटी देऊ नंतर D2 त्यानंतर D1 आणि नंतर D0 म्हणजेच D0 ला लोवेस्ट प्रायॉरिटी आहे तर आता हे असे चार इनपुट आहेत आणि आपल्याला या चार इनपुट चे एन्कोडेड आउटपुट हवे आहे ते आउटपुट आपण C1 आणि C0 असे दाखवू आता D3 ला हायेस्ट प्रायोरिटी असल्यामुळे जेव्हा D3 1 असेल तेव्हा फक्त D3 इतर इनपुट ची परवा न करता ऍक्टिव्ह असेल आणि त्याप्रमाणे आउटपुट 11 असे येईल C1 D3 D2 C0 D3 D2' D1 अशाप्रकारे आपण D3 ला 11 असे नियुक्त केले जेव्हा D3 0 असेल आणि जर D2 1 असेल आणि जर D1 आणि D0 पण 1 असे ल तरी इतर इनपुटची परवा न करता D2 10 असे नियुक्त होईल म्हणजेच D2 10 असे एनकोड होईल त्याचप्रमाणे D3 D2 0 असेल तर D1 हे आऊटपुटला दिसेल जरी D0 पण दाबला गेला असेल किंवा नसेल आणि शेवटी D0 00 तर हे असे आपण ट्रूथ टेबल प्रमाणे पाहिले आता जर तुम्ही C1 पाहिले तर तुम्हाला C1 चे रियलायझेशन कसे मिळेल तर तुम्ही इथे या कॉम्बिनेशन मध्ये पाहून C1 D3 D2 असे म्हणू शकतात आणि दुसरे C0 D3 आणि आपण हे D1 सोबत ऍड करू शकत नाही कारण जेव्हा D1 1 हा असेल आणि तेव्हा जर D2 1 असेल तर D2 ला हायेस्ट प्रायोरिटी आहे आणि त्यामुळे यावेळी D2 0 असला पाहिजे आणि म्हणून जर D2 हजर नसेल तरच D1 हजर आहे आणि त्यामुळे C0 D3 D2' D1असे येते हे तुम्ही फक्त तृथ टेबल वरून मिळवले हेच तुम्ही आपल्या नेहमीप्रमाणे के मॅप वरून सुद्धा मिळवू शकतात तेव्हा D3 D2 D1 D0 हे के मॅप मध्ये ठेवू आणि पाहूयात तेव्हा ही एक टर्म इथे मिळते आणि आणि ही दुसरी टर्म इथे आहे आणि याच प्रमाणे C0 साठी आपण पण के मॅप मध्ये ठेवून पाहू तर इथे हे एक आहे हे D3 11 आणि हे 11 एकत्र ग्रुप करू तेव्हा आपल्याला D2' D1 असे मिळते अशाप्रकारे आपल्याला हे मिळाले म्हणून जेव्हा तुम्ही प्रायॉरिटी एन्कोडींग करतात म्हणजेच जेव्हा दोन्ही 1 आणि 2 दाबले गेले आहेत तेव्हा हे आउटपुट 3 असे देत नाही जे आपण आधीच्या केस मध्ये पाहिले तर इथे फक्त दोन म्हणजे 10 असे एन्कोडेड आउटपुट मिळते आणि अजून एक गोष्ट इथे क्रॉस केले आहे कारण 0000 कधीही दिसणार नाही आता आपण जिथे प्रायोरिटी एन्कोडींग होते असे एक प्रॅक्टिकल सर्किट पाहू तर हे डेसिमल ते बीसीडी प्रायोरिटी एन्कोडींग आहे या केस मध्ये मोठ्या नंबरला हायर प्रायोरिटी दिली आहे जसे आपण प्रायोरिटी एन्कोडींग्जची संकल्पना समजून घेताना पाहिले त्याचप्रमाणे केले आहे आणि आपण हे उदाहरण पाहिले की जर 1 आणि 2 सोबतच दाबले गेले तर काय घडेल तर तेव्हा आपल्याला असे झाले तर फक्त 2 हे आउटपुट मिळाले तर आता इथे या सर्किटमध्ये हे तुमचे एक्टिव लो आहे आणि म्हणून जर हे लो असेल आणि हे लो असेल तर हे इथे हाय आणि हे इथे हाय आणि हे तुमचे लो असे आहे तर हे लो इथे जात आहे आणि जरी हे हजर असले तरी इतर कॉम्बिनेशन मुळे ते लो होत आहे आणि आता हे हाय पुढे कुठे जात आहे तर हे इथे हे आउटपुट हाय होत आहे कारण इथे इतर कॉम्बिनेशन मुळे ते हाय होते तेव्हा अशाप्रकारे आपण इथे हे असे केले आहे की जरी दोन्ही हजर असतील किंवा दाबले गेले तरी एक इनऍक्टिव्ह राहते आणि तिथे आपल्याला संबंधित आउटपुट मिळते D 8' 9" C 8' 9" 7'6'5'4" तर इथे पहा काय होते जेव्हा 9 आहे तर DCBA हे आउटपुट लो हाय हाय लो तेव्हा फक्त या या खालच्या सर्किटमध्ये पहा जेव्हा 1 हजर आहे म्हणजेच हे लो हाय हाय हाय लो असे आहे आता इथे या केसमध्ये 2 हजर आहे म्हणजे 1 1 0 1असे आहे पण जेव्हा 1 आणि 2 हे सोबतच दाबले जातील तेव्हा हे प्रायोरिटी एन्कोडींग असल्यामुळे 1 1 0 1 असेच येईल तेव्हा या सर्किटमध्ये असे हे समाविष्ट केलेले आहे त्याचप्रमाणे हे 8 to 3 प्रायोरिटी एनकोडर आहे इथे या IC 74148 मध्ये सुद्धा तीच संकल्पना वापरली आहे इथे आपण हे तुम्हाला कॅस्कॅडींग वगैरे आणि एनकोडिंग ऑपरेशन समजण्यासाठी घेतले आहे तेव्हा इथे सर्किट व्यतिरिक्त हे दोन म्हणजेच हे एक इथे एनेबल इनपुट आणि हे इथे हे दुसरे एनेबल आउटपुट तर हा ग्रुप इथे डेटा सिलेक्ट करतो आणि हे एनेबल आउटपुट आहे तर तुम्ही इथे पाहू शकतात की जेव्हा हे एनेबल इनपुट हाय असते तेव्हा हे GS सुद्धा हाय असते आणि एनेबल आउटपुट हाय होते आणि जेव्हा एनेबल इनपुट लो असते दुसरे कोणतेही इनपुट हजर नसते फक्त हे संबंधित 0 7 असतात आणि हे 8 to 3 एनकोडर आहे तेव्हा त्यापैकी कुठलेही ही हजर नाही म्हणजे हे एक्टिव लो आहे म्हणून हे लो असेल तेव्हा सर्व आउटपुट हाय असतील आणि त्यावेळी जी एस हे हाय असेल आणि हे एनेबल आउटपुट लो असेल तेव्हा हे लो याला लो करते आणि शेवटी एनेबल इनपुट जेव्हा लो असते तेव्हा कुठले तरी एक इनफुट लो असते आणि एक इनपुट हाय असते आणि तेव्हा त्यासंबंधीत त्याचे आउटपुट येते समजा जर हे 7 आहे तेव्हा हे 000 असे असेल कारण दुसरा पार्ट याचा म्हणजे याचा एनकोडिंग पार्ट एक्टिव लो आहे आणि त्यावेळी तुम्ही पाहू शकतात जर डेटा हजर असेल तर जी एस हे लो होते आणि त्या विशिष्ट ग्रुप मधला डेटा मिळतो आणि एनेबल आउटपुट हाय होते तर या सर्किटमध्ये एक कंट्रोल इनपुट आणि दोन कंट्रोल आउटपुट आहे बाकी सर्व गोष्टी आधी प्रमाणेच आहेत आणि हे ऍक्टिव्ह लो असल्यामुळे जर 7 हे इनपुट असेल तर आउटपुट लो लो लो म्हणजेच 0 0 0 असे येईल त्याचप्रमाणे जर इनपुट 6 असेल तर लो लो हाय म्हणजे 0 0 1 असे येईल अशाप्रकारे हे एक्टिव लो आहे आणि इथे सुद्धा मोठ्या नंबर साठी हायेस्ट प्रायोरिटी आहे आणि आपण एक्टिव लो इनपुट आउटपुट बघितले आणि शेवटी आपण पाहूयात की हे साईज वाढवण्याकरता कसे वापरले जाते तर हे हायर ऑर्डर एन्कॉडर लोवर ऑर्डर वरून IC 74148 वापरून मिळवले आहे तर हे EI आणि EO हे एनेबल इनपुट आणि एनेबल आउटपुट कॅस्कॅडींग साठी उपयोगी पडतात हे आपण पाहिले आणि हे त्यासंबंधीतचे कनेक्शन आहे हे आवश्यक असलेले अँड गेट इथे हे बबल्स दिसत आहेत आणि इथेसुद्धा बबल्स दिसत आहे आणि त्यामुळे इथे अँड गेट होत आहे आणि म्हणूनच हे आपण IC 7408 वापरून रियलायझ करू शकतो आपण आधीच क्वाड दोन इनपुट चे अँड गेटची IC 7408 पाहिली आहे तेव्हा हे 8 to 3 एन्कॉडर आणि हेसुद्धा 8 to 3 एन्कॉडर एकत्र करू म्हणजे हे आपले 16 to 4 एन्कॉडर होईल तर आता हे EO आणि EI इथे जोडले आहे त हे GS म्हणजे ग्रुप सिग्नल आउटपुट आणि हे GS एकत्र येतील आपण आधीच तृथ टेबल मध्ये याचे डिस्क्रिप्शन पाहिले आहे आणि इथे हे प्रायोरिटी फ्लॅग असे दाखवले आहे आणि इथे 16 इनपुट आहेत जे या 4 आउटपुट एनकोड केले आहे आहेत तेव्हा हे चार आउटपुट आणि हे अँड गेट हे डायरेक्ट GS कडून येतात जर तुम्ही ही संबंधित तृथ टेबल आणि त्याचे डिस्क्रिप्शन पाहिले तर तुम्हाला असे दिसेल की जर तुम्ही डेटा ठेवला आणि आऊटपुट पाहिले तर समजा इथे 0 आहे तेव्हा लो लो लो लो असे ऍक्टिव्हेट होईल जर 1 ऍक्टिव्हेट केला तर हे लो लो आणि हे EO आणि EO तुम्हाला दिसेल तेव्हा मुळतः जेव्हा झिरो ऍक्टिव्हेट होईल तेव्हा H H H H असे दिसेल आणि जेव्हा 1 ऍक्टिव्हेट होईल तेव्हा H H L H असे दिसेल कारण हे एक्टिव लो आहे तेव्हा हे EO इथे जाईल आणि हे फक्त इथे 7 असेपर्यंत होईल आणि हे इथे 15 पर्यंत जाईल आणि शेवटी L L L L असे दिसेल तेव्हा हा पार्ट काळजीपूर्वक पहा इथे कसे केले आहे हे कारण हे एक्टिव लो आहे तर आता ऍक्टिव्ह हाय काय आहे आणि एक्टिव लो काय आहे आणि आऊटपुट कसे दिसते हे हे काळजीपूर्वक पहा आणि त्यामुळे जेव्हा 7 आहे तेव्हा हे L L L असे आहे तिथे गोंधळ होऊ देऊ नका आता आपण निष्कर्षकडे जाऊ डीकोडर ड्रायव्हर ओपन कलेक्टर आउटपुट मधून जास्त करंट देऊ शकतात उदाहरणार्थ बीसीडी ते डेसिमल आणि बीसीडी ते 7 सेगमेंट डीकोडर ड्रायव्हर हे डिस्प्ले डीवाईसेस मध्ये उपयोगी आहेत आणि इथे हे बीसीडी नंबर दर्शवतात एनकोडर ऍक्टिव्ह इनपुट सिग्नल चे रूपांतर कोडेड आउटपुट सिग्नल मध्ये देते जेव्हा एका इनपुट पेक्षा जास्त इनपुट असतात त्यावेळी प्रायोरिटी एनकोडर उपयोगी ठरतात इनपुट ला नियुक्त केलेल्या प्रायोरिटी नुसार आउटपुट येतात आपण उदाहरणांमध्ये मोठ्या नंबरला हायेस्ट प्रायोरिटी देऊन पाहिले पण तुम्ही ही प्रायोरिटी तुमच्या गरजे नुसार बदलू शकतात आणि त्याप्रमाणे डिझाईन करावे लागेल मोठ्या इनपुट नंबरचे एन्कोडींग साठी प्रायोरिटी एनकोडर कॅस्केड करू शकतो त्यासाठी आपण उदाहरण घेतले जिथे IC 74148 ला ग्रुप सिलेक्ट आउटपुट आणि एनेबल इनपुट आणि एनेबल आउटपुट आहे आणि हे दोन 8 to 3 एनकोडर वरून आपण 16 to 4 एनकोडर मिळवले